तर भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण असलेल्या पुढील विषयावर आपले स्वागत आहे म्हणून मी आत्ता तुम्हाला थोडेसे सांगितले आहे बरोबर तर प्रश्न असा आहे की नियमन रद्द केल्यामुळे भार फ्रिक्वेन्सी नियंत्रण देखील काही गोष्टी बदलल्या आहेत योग्य संकल्पना बदलली आहे परंतु हे सर्व विश्लेषण केल्यावर पारंपारिक परिस्थिती नंतर थोडेसे हुशार होऊन मी तुम्हाला नियमन रद्द केल्या संबंधी देईन तुम्हाला माहिती आहे तुम्हाला चांगली समज मिळेल तरी इथे काहीतरी थोडक्यात मी लिहिले आहे मी ती विद्युत ऊर्जा प्रणाली तुम्हाला समजावेल म्हणजेच सामान्यतः ती ऊर्जा प्रणाली इच्छित कार्यरत स्थरावर या एक नाम मात्र प्रणाली वारंवारता यावर राखली जाणे आवश्यक आहे याचा अर्थ ती 50 किंवा 60 hertz प्रणालीवर चालू होईल तिथे तुम्हाला माहिती असले पाहिजे त्याचे विद्युतदाब परिचय चांगले आहे आणि भार प्रवाह संरचना तर हे नाममात्र स्थितीत ठेवले आहे मला म्हणायचे आहे या फ्रिक्वेन्सी मध्ये बरोबर प्रणालीच्या नियंत्रण स्रोतांमध्ये निर्माण झालेल्या वास्तविक आणि प्रतिक्रिया शील ऊर्जेच्या जवळच्या नियंत्रणा द्वारे म्हणजेच तुम्हाला दोन्ही वास्तविक आणि प्रतिक्रिया शील ऊर्जा नियंत्रित करायची आहे परंतु नंतर आपण त्यावर येऊ परंतु फ्रिक्वेन्सी प्रकरणात ही वास्तविक ऊर्जा आहे तर मुळात तुम्हाला ऊर्जा प्रणाली माहिती आहे इथे हे मोठे जाळे बरोबर आणि काही ऊर्जा प्रणाली एक ऊर्जा प्रणालीचा गट हा दुसऱ्या ऊर्जा प्रणालीच्या गटाला परस्पर जोडलेला आहे किंवा एक ऊर्जा प्रणाली जी दुसऱ्या जोडलेल्या ऊर्जा प्रणालीला जोडली आहे किंवा कधीकधी ऊर्जा प्रणाली पूर्णपणे वेगळ्या प्रकारे काम करत आहे तर हे विविध आवृत्या आहेत प्रश्न असा आहे की आपल्याला देखरेख करायची आहे की सामान्य काम करण्याच्या अटी नुसार तुमच्या नाम मात्र प्रणालीची फ्रिक्वेन्सी तर प्रश्न असा की भार भिन्नता जुळण्यासाठी पिढी बदल करणे आवश्यक आहे याचाच अर्थ समजा जेव्हा भार मध्ये बदल होतो समजा भार मध्ये वाढ होते म्हणून कधीकधी प्रत्यक्षात निर्मिती ऊर्जा प्रणाली खरतर भार चे अनुसरण करते आपण म्हणतो हा भार निर्मितीचे अनुसरण करत आहे हे भार चे अनुसरण आहे तर ते कारण मला म्हणायचे आहे जेव्हा भार मध्ये वाढ होते समजा अचानक ऊर्जेची मागणी 100 मेगावॅट वाढली तर समजा निर्माता जर औष्णिक आहे तर ते 100 MWऊर्जा निर्मिती करू शकत नाही लगेचच त्याला थोडा वेळ लागेलम्हणजे तेथे निर्माता आणि भार यांच्यामध्ये काही क्षणिक असंतुलन उद्भवेल कारण तेथे निर्मात्याची कमतरता आणि वाढलेला भार असेल तर काही क्षणिक असंतुलन असेल तर पिढी प्रमाणे हळूहळू ते घेईल तर निर्माता प्रत्यक्षात भार चे अनुसरण करेल आपण म्हणू शकतो भार अनुसरण ते निर्माता भार चे अनुसरण करत आहे म्हणूनच नाम मात्र परिस्थिती भार भिन्नता जुळण्यासाठी पिढी बदल करणे आवश्यक आहे जर नाम मात्र स्थिती देखरेख केली जर तुम्हाला नाम मात्र स्थिती देखरेख करायची असेल तर नैसर्गिकरित्या भार आणि निर्मिती ची जुळवणी झाली पाहिजे जर तसे नसेल तर ते कोणत्यातरी मार्गाने मिळवले पाहिजेप्रणाली फ्रिक्वेन्सी च्या निर्गमन वर आपण पुन्हा येऊ भार सतत बदलत आहे कारण ऊर्जा प्रणालीत तो भार सतत बदलत आहे मी स्विच बंद करेल जो चालू आहे परंतु आपण इथे त्याच्या चुकीचा अभ्यास विचार करणार नाहीआपण सामान्य वापराच्या परिस्थितीचा विचार करत आहोत तर आवेगा वर नियंत्रण ठेवणारी प्रणाली पिढी भार चे अनुसरण करते याचा अर्थ जेव्हा भार मध्ये बदल होतो तेव्हा तर काही जुळत नाही तर त्या प्रकरणात तुमच्याकडे तुम्ही त्याला काय म्हणाल मी भार चे अनुसरण त्याला तुम्ही काय म्हणाल निर्मिती वाढते किंवा कमी होणारी यंत्रणा काहीतरी तुम्ही तपासले आहे तर सिग्नल तिकडे जाईल कारण तुमच्याकडे गती संचालन प्रणाली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला निर्मिती समायोजित करायची आहे आणि भार समायोजित करायचा आहे त्यामुळे नियंत्रण आवेगांना उत्तर देताना मी येईन भार आणि क्षणिक असंतुलन बरोबर भार चे अनुसरण करेल आणि फ्रिक्वेन्सी च्या फरका मध्ये प्रतिबिंबित करते कारण जर हा तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे जर प्रत्यक्ष ऊर्जा वाढली तर वारंवारता कमी होईल आपल्या विद्युत प्रणालीवर निर्धारित केलेल्या झोतयंत्र तयार करण्याच्या आपल्या गतिशील तेच्या वेगाच्या घट मध्ये वारंवारता कमी होईल कारण एकत्र जोडलेले एक झोतयंत्र तयार करते तर जर वास्तविक ऊर्जा बदलली जर भार वाढला मला म्हणायचे आहे जर वास्तविक ऊर्जा भार वाढला तेथे वेग मध्ये कमतरता येईल म्हणजे वारंवारता कमी होईल तर झोतयंत्रच्या उत्पादन प्रणालीच्या वेगात कमतरता येईल आणि जर भार कमी झाला तर वारंवारता किंवा झोतयंत्र उत्पादन प्रणाली चा वेग वाढेल कारण झोतयंत्र आणि आणि निर्माता ते जोडलेले आहेत आता माझा प्रश्न तुम्हाला आहे हा खूप मनोरंजक प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्या जर भार वाढला तर वारंवारता कमी होईल म्हणजेच समजा यंत्रसामग्री 50 Hz वर काम करते आणि त्याचा वेग निर्माता वेग 3000rpm आहे तुमच्या ऊर्जा ठिकाणी निर्मात्याच्या ऊर्जा ठिकाणी आणि झोत यंत्र निर्माता हे जोडलेले आहेतते एक प्रचंड वस्तुमान आहे बरोबर आता भार वाढलेला आहे तर सगळे यंत्रसामग्री समक्रमण सोडणार नाहीत परंतु तेथे वेगामध्ये कमतरता येईल कारण भार वाढलेला आहे माझा प्रश्न असा आहे जर भार वाढलाय वेग कमी झाला आहेजर भार कमी झाला आणि वेग वाढला असे का होते यामागे तांत्रिक कारण काय हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की जर भार वाढला आणि वेग कमी होत आहेत म्हणजेच निर्मात्याच्या झोतयंत्राचे फिरणारे वस्तुमान 3000 rpm वेग कमी झाला आहे म्हणजेच ती गतिशील ऊर्जा घटक होईल माझा प्रश्न आहे ती गतिशील ऊर्जा कुठे गेली हा दुसरा प्रश्न तर पहिला प्रश्न असा जर भार मध्ये बदल होत आहे तर वेग आणि वारंवारता यामध्ये सुद्धा बदल होईल तर हे का होईल आणि दुसरा प्रश्न जर भार वाढत आहे वेग कमी होत आहे आणि जर भार कमी झाला वेग वाढला परंतु माझा प्रश्न यापैकी तुम्ही कोणतेही उत्तर देऊ शकता जर भार कमी जास्त होत आहे वेग कमी आहे म्हणजे झोतयंत्र निर्मात्याचा वस्तुमान वेग हे कमी होत आहे कारण वारंवारता कमी होत आहे तर येथे गतिशील ऊर्जेची घट होत आहे कारण निर्माता आणि झोतयंत्र यांचे वस्तुमान खूप मोठे आहे तर ती गतिशील ऊर्जा कुठे गेली ती निळ्या प्रकाशात नष्ट होऊ शकत नाही तर हा प्रश्न भौतिक शास्त्र सारखा प्रश्न परंतु तुम्हाला उत्तर द्यायचे आहे तर उत्तरांसह भार चे अनुसरण करतो तुम्ही ते लिहा आणि मला ई मेल पाठवा जर ते बरोबर असेल तर मी तुम्हाला सांगेल नाहीतर मी ते सुधारेल क्षणिक संतुलन किंवा संतुलन यामध्ये मी तुम्हाला सांगितले निर्माता आणि भार यामध्ये क्षणिक असंतुलन असेल जर भार वाढला तर निर्मात्याच्या भार मध्ये बदल झालेला असेल तो निर्माता आणि भार यांच्यामधला फरक असेल तर छोट्या गोंधळात म्हणजे मला म्हणायचे आहे त्रास कमी असताना वास्तविक ऊर्जा संतुलनात एक विसंगतता प्रामुख्याने प्रणालीवर परिणाम करते मुख्यतः प्रणाली वारंवारता समान संकल्पना जी भार प्रवाहाला डि कपल करते मला माहित आहे तर सारखेच गोष्ट परंतु बसविद्युत दाबाचे परिमाण मूलतः प्रभावित ठेवते तर जर वास्तविक ऊर्जेमध्ये थोडा बदल झाला तर तुम्ही त्याला काय म्हणाल विद्युत दाब कोन बर परिणाम होईल याचा अर्थ इथे वारंवारता किंवा त्यामुळे वेग हा ओमेगा बरोबर परंतु प्रणालीची बस विद्युत दाब परिमाण अप्रभावित राहते तिथे डी कपल केले जाईल त्याच प्रमाणे जर प्रतिक्रिया शील ऊर्जा न जुळण्या मध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम बस विद्युत परिमाणवर होईल परंतु प्रणालीची वारंवारता ही प्रभावित ठेवेल म्हणजेच या दोन गोष्टी डी कपल होतील म्हणजेच वास्तविक ऊर्जा वारंवारता नियंत्रण आणि वास्तविक ऊर्जा विद्युतदाब नियंत्रण हे डी कपल होतील तर म्हणूनच ही वास्तविक ऊर्जा वारंवारता आपण त्याला म्हणतो P f नियंत्रण आणि प्रतिक्रिया शील ऊर्जा विद्युत दाब आपण म्हणतो Qv नियंत्रण इथे परिमाण लिहिलेले आहे समस्या आणि डिकपल सर्व व्यवहारी हेतूंसाठी समस्या नियंत्रित करते तर कोणत्याही ऊर्जा प्रणालीसाठीप्रणालीची वारंवारता अधिक चांगली करण्यासाठी एकट्या गती नियंत्रणा द्वारे मिळणारी वारंवारता स्थिरता यापेक्षा हे एक इष्ट वैशिष्ट्य आहे वेग नियंत्रण प्रणाली सुरुवातीलाच परस्पर जोडलेल्या ऊर्जा प्रणाली मध्ये येईल क्षेत्रातील भारनियमन आकडे दुर्लक्ष करून रेषेवरील ऊर्जाप्रवाह वेळापत्रक पातळीवर आखणी देखील इष्ट आहे फक्त आपण त्या गोष्टीची माहिती देऊ परंतु कल्पना यासारखी आहे समजा आपल्याकडे एक ऊर्जा प्रणाली आहे क्षेत्रफळ 1 आणि क्षेत्रफळ 2 काय समजा नंतर हे येईल ही एक ऊर्जा प्रणाली ही अर्थातच 3 फेज टाय रेषे द्वारे गोळा केली जाते हे तुमचे क्षेत्रफळ 2 आणि ही तुमची प्रत्यक्षात टाय रेषा हे 3 फेज रेषा आहे टाय रेषा म्हणजे या दोन्ही ऊर्जा एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि एकत्र बांधल्या आहेत म्हणून आपण टाय रेषा म्हणतो तर हे 3 चरण रेषा विद्युत परिमाण V1V2∠2V1 ∠1 आणि टाय रेषा ऊर्जा ही वाहत आहे तर हे एक आणि हे दुसरे तर ऊर्जाप्रवाह हा Ptie 1 2आणि भार चे आहे आणि निर्माता इथे आहे तर ही इथे येत आहे तर मुळात निर्माता बरोबर टाय ऊर्जा अधिक समजा एकूण भार असेच दिसत आहे तर ही योजनाबद्ध आकृती म्हणजे समजा हे दोन क्षेत्रफळ तेथे आहेत समजा ऊर्जा प्रवाह या दिशेपासून त्या दिशे पर्यंत म्हणजेया क्षेत्राचा प्रत्यक्षात काही संपर्क आहे अर्थात आपल्याकडे काही संपर्क आहे की जर तुम्ही असाल तर तुम्ही ऊर्जा विकत घेऊ शकता येथे तुम्ही ऊर्जा संचयनात असल्यास नंतर ही विशिष्ट ऊर्जा प्रणाली आपण म्हणू या ऊर्जा प्रणाली आहे आपण त्यास परिभाषित करू ही ऊर्जा प्रणाली या ऊर्जा प्रणाली कडून ऊर्जा विकत घेऊ शकते जर त्यांच्याकडे पुरेसे असल्यास आरक्षित क्षमता योग्य आहे तर प्रश्न असा आहे की या प्रकरणात तुम्ही काय म्हणतात ते वेळ कडून ऊर्जा घेतील ही Ptie फक्त दाखवलेली आहे वास्तविक ऊर्जा कारण आपला उद्देश आहे की वास्तविक ऊर्जा प्रतिक्रियात्मक ऊर्जा या अभ्यासक्रमात शिकणार नाही म्हणजे इथे Pg निर्माता जर हा Pg तऱ् हा Ptie बरोबर असेल 12 अधिक भार आणि दुसरी गोष्ट समजा एका विशिष्ट तासात संपर्क 150 MW आहे तर तो या बाजूने या ऊर्जा प्रणालीच्या बाजूने 150 MW खेचेल तर त्यामुळे क्षेत्रांमधील भार बदल विचारात न घेता टाय रेषा प्रवाहाची पातळी कायम राखणे इष्ट आहे कारण इथे दोन्ही बाजूंचे भार आहेत आणि इथे सुद्धा भार आहेत आणि तिथे सुद्धा भार आहेत जो काही या बाजूला किंवा त्या बाजूला भार बदलत आहे त्याचा काहीही फरक पडत नाही जर माझ्याकडे 150 MW साठी संपर्क आहे तर मी खेचू शकतो तर मी ते कायम राखील ते पूर्ण करण्यासाठी मुख्य प्रवाहात झडप किंवा हायड्रो गेटच्या कामामध्ये स्वयंचलितपणे हेरगिरी करणे आवश्यक आहे वाफेवर चालणाऱ्या झोत यंत्राच्या प्रकरणात ही वाफेवरची झडप किंवा हायड्रो गेट कारण जर तुम्ही वाफेवर ची झडप उघडली तर खूप जास्त वाफ असेल जर तुम्ही ती बंद केली तर कमी वाफ किंवा हायड्रो गेट जर तुम्ही उघडले तर तुमच्या झोतयंत्राजवळ खूप जास्त पाणी असेल तर योग्य नियंत्रण रणनीती नुसार कारण वेग कमी होतो आहे की वाढतो आहे त्यानुसार हे सिग्नल प्राप्त करेल आणि त्यानुसार झडप बंद होईल किंवा उघडेल किंवा हायड्रो गेट उघडेल किंवा बंद होईल जे विद्युत निर्मात्या ची वास्तविक ऊर्जा नियंत्रित करेल अशाप्रकारे विद्युत निर्मात्या ची विज नियंत्रित होईल परंतु या अभ्यासक्रमात हायड्रो टरबाइन चा विचार करण्याचा माझा हेतू नाही फक्त आपण औष्णिक चा विचार करणार आहोत परंतु एक दोन गोष्टी हायड्रो टरबाइन च्या बाबतीत प्रत्यक्षात तुमच्याकडे राखीव तुमच्याकडे धरण आहे आणि पाणी मुळात धरणाच्या दरवाजापासून झोतयंत्राकडे जात आहे हायड्रो टरबाइन च्या बाबतीत आपण जास्त चर्चा करणार नाही परंतु प्रत्यक्षात हायड्रो टरबाइन नि जास्त वेळ घेतला परंतु या हायड्रो टरबाइन च्या प्रकरणात पाणी धरणाच्या दरवाजापासून जात आहे तर काय झाले जर समजा भार वाढला तर जसा भार वाढला तर संकेत आहे तुम्ही दरवाजा जवळ जावे आणि दरवाजे उघडावेत जसे दरवाजे उघडले लगेचच पाणी झोतयंत्राच्या ऐवजी प्रत्यक्षात धरणाच्या दरवाजाच्या आत असल्यामुळे पाण्याचे नदी प्रवाह तयार होतील तर याचा अर्थ सुरुवातीला हायड्रो उर्जा स्थानकावर काय झाले जर भार वाढला तर सुरुवातीला काही क्षणासाठी निर्मिती कमी झाली आणि त्यानंतर ती त्याने उचलून धरली तर त्याला प्रत्यक्षात म्हणणार कीतुम्ही पाण्याचे प्रवेशदार उघडणार पाणी खाली उतरण्या ऐवजी पुन्हा प्रवास करेल याला प्रत्यक्षात वॉटर हॅमर प्रभाव म्हणतात तर आपण याचा विचार करणार नाही जे काही हायड्रो टरबाइन आपण विचारात घेणार आहोत प्रत्यक्षात ते tanहाइपर्बोला चे काम करते परंतु आपण ते पहिले ट्रान्सफर फंक्शन बनवूया मला वाटते जरी गोष्टी साध्या असल्या तरी आपण ते विचारात घ्यायला नको परंतु जर तुम्ही हायड्रो टरबाइन चे सिम्युलेशन केले तर तुम्हाला असे दिसेल की सुरुवातीची निर्मिती ही नकारात्मक नंतर कमी होत आहे आणि नंतर ती वर जाते तर हे औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या इथे होत नाही दुसरी गोष्ट जर प्रत्यक्षात समजा प्रत्येक हायड्रो ऊर्जा स्थानकाचा भार हा भार पुरवठा करतो आणि भार ची मागणी वाढली तर हायड्रो लगेचच भार च्या मागणीची पूर्तता करतो तुम्ही त्याला काय म्हणाल तुमच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या कितीतरी वेगाने कारण हाइड्रो हे प्रत्यक्षात मी म्हणेल स्थिर आहे आणि तुमच्या वाफेवरील ऊर्जा स्थानका एवढा कठोर नाही कारण तेथे तुमच्याकडे बॉयलर इकॉनोमायझर आणि अनेक दुसरे भाग आहेत परंतु हायड्रो च्या प्रकरणात हे निर्मिती लवकर उचलून घेते समजा 10MW भार वाढला आणि लगेच ते मागणी खूप लवकर पूर्ण करू शकते पण झोत यंत्र च्या प्रकरणात होणार नाही कारण निर्मिती दर स्थिर आहे की मर्यादा आहे जर तुम्हाला औष्णिक ऊर्जा प्रकल्प किंवा वाफेचे झोतयंत्र उष्ण किंवा उष्ण नसलेले प्रकारचे हवे तसे असेल ते काही सेकंदात 100MW उत्पन्न करील हे शक्य नाही ते करेल पण त्याला काही मर्यादा असेल किंवा त्याला काही स्थिरता असेल तर जरी हे यंत्र असले तरी त्याला काही भौतिक मर्यादा आहेत ते हायड्रो एवढे लवकर ऊर्जा निर्माण करू शकत नाही तर तिथे काही फरक आहेत त्यामुळे तुमच्याकडे काही नियंत्रण यंत्रणा असणे आवश्यक आहे की सर्वकाही वारंवारता टाय ऊर्जा वेळापत्रक राखले जाईल म्हणून म्हणतात समस्या कशाप्रकारे विद्युत निर्मात्याचे वास्तविक ऊर्जा उत्पादन नियंत्रण करण्याच्या समस्येस भार वारंवारता नियंत्रण किंवा स्वयंचलित उत्पादन नियंत्रण असे म्हणतात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की स्वयंचलित निर्माता नियंत्रण म्हणजे समजा 100 मेगावॅट भार ची मागणी वाढली आहे समजा तुमच्याकडे 5 एकक ते शंभर मेगावॅट तुम्ही 5 एकक मध्ये वाटून घेणार जसे की आपली आर्थिक इंधन किंमत किफायतशीर किंवा कमीत कमी असेल कारण 5 निर्मात्या मध्ये इंधन खर्चाचे वैशिष्ट्य असू शकते आणि शंभर मेगावॅट तुम्ही बघा गोष्टी अशा घडत आहेत समजा सारखेच विभागून देण्या ऐवजी एक निर्माता एकोणीस मेगा वॅट दुसरा कदाचित 23 MW देईल तरी या प्रकरणात तुम्हाला असे आढळून येईल की त्यानुसार आपण त्याच्या निर्मात्याला असे दर्शवतो की ते या सर्व ऊर्जा निर्माण करेल एकूण आपली 100 मेगावॅट निर्मिती होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे बेसिक जनरेटर कंट्रोल लूप बरोबर तर परस्पर जोडलेल्या भार वारंवारता नियंत्रण मध्ये आपण LCF किंवा स्वयंचलित विद्युत दाब आणि स्वयंचलित विद्युत दाब नियमनला आपण म्हणू शकताज्याला आम्ही म्हणतो की प्रत्येक जनरेटरसाठी AVR उपकरणे योग्य आहेत तर आकृती एक आपल्याला LFC आणि आणि AVR योजनाबद्ध आकृती देते तर ही एक आकृती समजा तुम्ही म्हणाल वाफेवरील ऊर्जा प्रकल्प ही वाफ आहे जर ही असेल तर तुम्ही काय म्हणणार हे वाफेचे नियंत्रण यंत्रणा इथे कदाचित 2 3 झडप नियंत्रण यंत्रणेतील टप्पे असतील परंतु इथे दाखवलेले नाही हे एक साधी गोष्ट असेल जर हे हायड्रो असेल तर ते दार ते उघडा तर ही वाफ आता हे इथे तुम्ही त्यांना काय म्हणाल टरबाइन शाफ्ट टर्बाईन जनरेटर आणि ही तीन चरण रेषा तरPg Qgजे काही छोटे मोठे बदल देत आहेत तर PgjQgनिर्मितीत सुद्धा बदल होईल आणि हा येथे वारंवारता सेंसर टाय रेषा ऊर्जा सुद्धा इथे मोजली आहे ती F टाय लाइन ऊर्जा मोजली जाईल आणि LFC आणि नियंत्रक येथे आहे आणि सिग्नल PC आणि तो झोत यंत्र नियंत्रण यंत्रणेकडे जाईल जरी झडप उघडलेले असले किंवा बंद असले तरी आणि हा एक या बाजूला विद्युतदाब सेंसर असेल स्वयंचलित विद्युत दाब नियामक असेल आणि ही तुमची उत्तेजन प्रणाली आणि हे तुमचे जनरेटर फील्ड आणि हे Qci बरोबर ही संपूर्ण आकृती समकालीन निर्मात्याचे LFC आणि AVR हे दोन्ही मिळूनयोजनाबद्ध आकृती परंतु ही AVR जनरेटर फिल्ड उत्तेजन प्रणाली ती प्रत्यक्षात ऊर्जा प्रणाली गतिशीलता आणि नियंत्रण मध्ये येते त्या सर्व व्याप्तीच्या पलीकडे अगदी योग्य आहेत परंतु त्या गोष्टी सोप्या नाहीत आपल्याला बर्याच गोष्टींचा योग्य विचार करावा लागेल तर त्या प्रकरणात आपण फक्त भार वारंवारता नियंत्रणाचा विचार करूया आपण या भागाचा विचार करणार नाही तर ही योजना बद्ध आकृती संपूर्ण प्रणालीसाठी तर वास्तविक ऊर्जा मधले काही बदल हे प्रामुख्याने रोटर कोन वर अवलंबून असतात आणि हे खूप सोपे आहे आणि त्याच प्रमाणे वारंवारता प्रतिक्रिया शील ऊर्जाही मुख्यतः या बाजूच्या उत्तेजित केल्यावर च्या विद्युत दाब परिमाण वर अवलंबून असते तर हे या बाजूचे उत्तेजन उत्तेजना प्रणाली वेळ स्थिरता प्रत्यक्षात प्राईम मुवर वेळ स्थिरता खूपच कमी आहे याचा अर्थ असा आहे आणि तो क्षणिक क्षय खूप वेगवान आहे आणि LFC गतिशीलते वर परिणाम करत नाही म्हणजे आपण LVR विचार केल्यास ही सर्व उत्तेजन प्रणाली प्राईम मुवर गतिशीलतेच्या तुलनेत वेळ स्थिरता खूपच लहान आहे तर तुम्ही त्यातल्या काहींचा प्रयत्न केला प्रत्यक्षात हा LFC बाजूची चंचल क्रिया होते असे आढळून येईल त्यावेळी त्याचा क्षणिक क्षय खूप वेगवान असेल तो पूर्णपणे दोन 3 सेकंदात संपेल तर म्हणून LFC च्या गतिशीलते वर जवळ जवळ काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे लोक या दोन गोष्टींना वेगवेगळी वागणूक देतात तुम्ही काय म्हणाल वेगवेगळ्या या गोष्टी तुमची वास्तविक ऊर्जा वारंवारता नियंत्रण आणि प्रतिक्रिया शील ऊर्जा विद्युतदाब नियंत्रण अशा प्रकारे LFC आणि AVR दरम्यानचे जोड चांगले नगण्य आहे आपण हे टाळता आणि भार वारंवारता आणि उत्तेजन विद्युत दाब नियंत्रणाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते ते स्वतंत्र आहेत ते स्वतंत्र आहेत तर यावरून तुम्ही त्याला काय म्हणता आपण गती संचालन प्रणालीच्या मूलभूत तत्वांवर येऊ तर गती संचालनाची मूलभूत संकल्पना विलगीकरण आणि वेगळ्याप्रकारे विचारात घेऊन स्पष्ट केली जातेतुम्ही ही आकृती 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे भार पुरवठा करणारे एकक तयार करीत आहात मी आकृती 2 वर येईल येईल तर समजा तुमच्याकडे विलगीकरण भार म्हणजे जोडलेला नसलेला बरोबर समजा तुमच्याकडे ही झडप जर हा वाफेवरील प्रकल्प जर हा हायड्रो गेट तर हा हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प परंतु त्यामुळे वाफ किंवा पाणी असे लिहिले आहे जर हे वाफेवरचे असेल तर हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प पाणी म्हणजे हा हाइड्रो ऊर्जा प्रकल्प हे झोत यंत्र आणि हा तुमचे तुम्ही त्याला काय म्हणता यांत्रिक टॉर्क हा विद्युत टॉर्क ही Tmयांत्रिक ऊर्जा आणि हा निर्माता ही योजनाबद्ध आकृती आणि हा भार आणि हि वारंवारता किंवा वेग तर गती प्रत्यक्षात जाणवते हा यंत्रातील दांडा याची गती जाणू शकतो तर हा निर्माता स्थानिक भार पुरवठा करत आहे हा भार आहे तर हा Tmसर्व काही आणि हा PL सगळ्यांसाठी भार दिलेला आहे तर पाणी म्हणजे हा हायड्रो ऊर्जा प्रकल्प पाण्यासाठी आणि वाफ ही औष्णिक ही साधी योजनाबद्ध आकृती आणि निर्मात्यासाठी आणि भार पुरवण्यासाठी हा विलगीकरण केलेला भार तर ही योजनाबद्ध आकृतीआपण त्यावर नंतर येऊ पुढे हे आइसोक्रोनस गवर्नर आइसोक्रोनस गवर्नर म्हणजे स्थिर वेग तर आइसोक्रोनस गवर्नर वारंवारतेला मागे नाम मात्र मूल्यांमध्ये आणण्यासाठी झोत यंत्राची झडप किंवा दरवाजा समायोजित करते म्हणजेच ते प्रयत्न करते तुम्ही काय म्हणता ते समायोजित करते मला म्हणायचे आहे ते वाफेच्या प्रकल्प प्रकरणात प्रत्यक्षात नियंत्रित करते ती झडप असेल किंवा हायड्रो प्रकल्पाच्या प्रकरणात ते दरवाजा बरोबर वारंवारतेला नाममात्र मूल्यामध्ये आणण्यासाठी त्यामुळे ही वाफ किंवा पाणी औष्णिक ऊर्जा प्रकल्प किंवा हायड्रो प्रकल्प सारखीच गोष्ट तर ही झडप किंवा दरवाजा हे तुमचे झोतयंत्र हा Pmआत्ताच मी तुम्हाला दाखवले हा तुमचा निर्माता ही विद्युत ऊर्जा ही तुमच्या इथे जात आहे आत्ताच मी तुम्हाला आकृतीत दाखवले बरोबर हा तुमचाPm आणि ही विद्युत ऊर्जा इथे दाखवलेली नाही हाPe बरोबर Pe आणि जे काही आपण विचारात घेतले सगळ्या गोष्टींचे विश्लेषण समजा ते झोतयंत्र मध्ये घट नाही तर झोतयंत्र मध्ये घट नाही तर प्रत्येक एकक Pm मध्ये आणि P हा सारखाच राहील यामध्ये घट नसणार तर आता यावरून हा टर्बो जनरेटर शाफ्ट हा Pm परंतु येथून वेग जाणवता येऊ शकतो तर ही संदर्भ वारंवारता आहे समजा frही rअसू शकते तरी काही हरकत नाही आणि हि ती तुमची यावरून दांड्याच्या वेग वरून जाणवून घेतलेली वारंवारता तर ही वारंवारतेचे रूपात ही अधिक आणि ही वजा तरF बरोबर F Frहा वारंवारता मधला बदल आणि आणि हा काही स्थिर घेतो K बोलूया हे एकात्मिक आहे आणि E प्रत्यक्षात झडप आणि दरवाजा च्या स्थानक यांचे आउटपुट आहे इथे हा सिग्नल येत आहे हा झडप किंवा वाफेवरील ऊर्जा प्रकल्प या प्रकरणात वाफेला नियंत्रित करत आहे आणि हायड्रो ऊर्जा प्रकल्प प्रकरणात हे झोतयंत्र कदाचित उष्णतेचे किंवा उष्णता नसलेले फक्त योजनाबद्ध गोष्टी आपण त्या झोतयंत्र वर नंतर जाऊ आणि आपण असे समजू की ते घट विरहित आहे आणि ही झडप वाफेच्या प्रकरणात किंवा दरवाज्याची स्थिती हायड्रो गेटच्या प्रकरणात ही आइसोक्रोनस गवर्नर ची योजनाबद्ध आकृती परंतु हा आइसोक्रोनस गवर्नर हा तुमचा याला तुम्ही काय म्हणाल अशा प्रकारच्या क्रियेसाठी उपयुक्त आहे जेव्हा हा एकच निर्माता असेल आणि तुम्ही एकच भार पुरवठा करत आहात जर तुमच्याकडे दोन निर्माते आहेत एक 2 किंवा अनेक कितीही असले तरी काही फरक पडत नाही परंतु एकच असल्यावर त्याला एकाच भार ला पुरवठा करावा लागतो जर दोन असतील तरआइसोक्रोनस गवर्नर साठी समस्या आहे कारण जर तुम्ही काही गोष्टी जसे स्वहस्ते संदर्भ वारंवारता ठरवल्या असतील तर तर त्या प्रकरणात जर तुम्ही दोन किंवा तीन निर्माते घेतले आणि तेथे मानवी त्रुटी असेल तर ते स्थिर नसणार सारखेच अशावेळी दांड्याच्या पातळी मधला फरक हा एक निर्मात्या साठी वेगळा आणि दुसऱ्या निर्मात्या साठी वेगळा असेल तर आपण प्रयत्न करू की वारंवारतेचे संदर्भ व मूल्य ते निर्धारित करतील तर त्यांच्यामध्ये वाद होतील म्हणून आइसोक्रोनस गवर्नर हे फक्त एक निर्मात्या साठी योग्य आहे म्हणून ही आकृती 3 मी जे काही सांगितले आहे ते मी इथे तुमच्यासाठी लिहिले आहे तर आकृती 3 प्रत्यक्षात आइसोक्रोनस गवर्नर वेग प्रणाली योजनाबद्ध आकृती आहे आत्ताच मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मोजलेली वारंवारता किंवा वेग तुम्ही घेऊ शकता आणि याची तुलना संदर्भ वारंवारता Fr किंवा संदर्भ वेग r याच्याशी करा तर त्रुटी असलेला सिग्नल बरोबर वारंवारता विचलन Fकिंवा वेग विचलन बरोबर r हा विस्तारित आणि एकात्मिक केला जाईल विस्तारित म्हणजे ही तेथे असलेली मिळकत विस्तारित केलेला फायदा व नियंत्रण सिग्नल E तयार करण्यासाठी एकत्रित केले गेले आहे E नियंत्रण सिग्नल आहे E हे तयार केले जाते ते योग्यरीत्या एकत्रित केले जाते जे हायड्रो जो तंत्राच्या बाबतीत वाफेवरील झोतयंत्र किंवा दरवाजे यांच्या बाबतीत मुख्य वाफेची झडप असल्याचे कार्य करते आता आइसोक्रोनस गवर्नर खूप चांगल्या प्रकारे काम करते ज्यावेळी निर्माता पुरवठा करतो स्वतंत्र भार किंवा जेव्हा हा एक निर्माता अनेक एक निर्मिती भार मधील फरक असताना प्रतिसाद देण्यासाठी प्रणालीत गरजेचा असतो मला म्हणायचे आहे एक निर्माता भार चा पुरवठा करतो आणि अनेक निर्मात्यां साठी तुमचा आइसोक्रोनस गवर्नर भार सामायिकरण साठी प्रणालीच्या ड्रॉप वैशिष्ट्ये किंवा वेगमर्यादा प्रदान केले जाणे आवश्यक आहे नाहीतर इथे समस्या तयार होईल तर म्हणून आइसोक्रोनस गवर्नर हे एका निर्मात्याला एक भार पुरवण्यासाठी योग्य आहे गव्हर्नर वेग ड्रॉप वैशिष्ट्य सोबत आता आपण हे एक पहिले परंतु आपण हे अभिप्राय मार्गावर जोडले तर गव्हर्नर वेग ड्रॉप वैशिष्ट्य येथे ऐका मी तुम्हाला दाखवतो मी काय म्हणतो ते बऱ्यापैकी सोपे आहे तर ही सारखीच गोष्ट वाफेची झडप किंवा वाफे साठी दरवाजा हे झोतयंत्र हा दांडा हा निर्मात्या साठी नेहमीप्रमाणे हे आधीही तेथे होते परंतु इथे हे कमी जास्त आता हे कमी F तिथे होते इथे पण आहे तर हा F अभिप्राय आहे म्हणून काय आपण हा घेतला आहे Kतिथे होता म्हणून इथे तुम्ही तो वजा F घेतला आहे आणि इथे अभिप्राय आहे तो R आणि आता K आणि हा एकात्मिक तर हा तुमचा E तर एक अभिप्राय इथे ठेवल्यावर नियमन आपण बोलू R हे वेग ड्रॉप वैशिष्ट्य किंवा तुमचे तुम्ही काय म्हणणार गव्हर्नर चे नियमन घटक तर या अभ्यासक्रमातला हा भाग प्रत्यक्षात तुम्ही काय म्हणाल गव्हर्नर भाग आता जेव्हा दोन किंवा आता आपल्याला आइसोक्रोनस गव्हर्नर दोन किंवा अधिक निर्माते एकाच आइसोक्रोनस प्रणालीला जोडलेले असतील मी तुम्हाला सांगितले आइसोक्रोनस गव्हर्नर वापरू शकत नाही कारण प्रत्येक निर्मात्याला काही तंतोतंत समान वेग असणे आवश्यक आहे नाहीतर हे स्वतः करणे कठीण आहे जर थोडीशी त्रुटी असेल तर तुम्ही करा नंतर तेथे त्यांच्यामध्ये युद्धाचा संघर्ष होईल जर 2 भाग असतील तर त्यांच्यामध्ये नाहीतर ते परस्परांमध्ये च वाद करतील आणि प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या प्रणालीची वारंवारता नियंत्रणासाठी प्रयत्न करतील त्यामुळे आइसोक्रोनस गव्हर्नर हे फक्त एक निर्माता एक भार असेल तेथे योग्य आहे